नमस्ते गेल्या सत्रात आपण रिलायन्स उद्योगांच्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करीत होतो आपण त्यांचा नफा तोटा खाते बॅलन्स शीट कॅश फ्लो यावर विचार केला आहे आणि काही प्रमाण मोजले आहेत तर 5 वर्षांचा डेटा घेणार्या कंपनीचे कंपनी विश्लेषण आपण करीत आहोत त्याच गोष्टी पुढे चालू ठेवुया म्हणून आपण विक्री च्या प्रमाणात या निव्वळ भांडवलापर्यंत पोचलो आहोत आणि आपण पाहिले आहे की ही हालचाल खरोखर 8 टक्क्यांवरून वजा 32 पर्यंत वाढली आहे तर विक्रीची टक्केवारी म्हणून आता बरेच काही नकारात्मक कार्यरत भांडवल आहे पुढील एक प्रति विक्री आहे तर विक्री घ्या आणि समभागांच्या संख्ये नुसार विभाजित करा तर 14477 98 आणि जर आपण त्यास काही कालावधीत ड्रॅग केले तर आपण पाहू शकता की प्रति शेअर विक्री कमी होत आहे कारण शेअर्सची संख्या वाढत असताना विक्रीची कामगिरी खाली आली आहे तर प्रत्येक शेअर विक्रीत घट झाली आहे पुढील आर्थिक स्टॉक मार्केट अँगलमधील एक महत्वाची व्यक्ती आहे जी ईपीएस आहे किंवा प्रति शेअर कमाई आहे मला असे वाटते की अंशामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की आपण पीएटी घेतो हा प्रत्येक शेअर्सचा नफा जाणून घेण्यासाठी शेअर्सच्या संख्येने विभागलेला कंपनीचा एकूण नफा आहे तर मार्च 17 मध्ये 76 समभागांची कमाई वाढली आहे कारण नफा वाढला आहे परंतु आता त्यात लक्षणीय घट झाली आहे कारण आता समभागांची संख्याही वाढली आहे लाभांशासाठी येथे प्रति समभाग लाभांश आपण नुकतेच लाभांशासाठी एक काल्पनिक रक्कम घेतली आहे आणि प्रत्येक शेअर्सचा लाभांश मिळवण्यासाठी आपण शेअर्सच्या संख्ये नुसार ते विभाजित करतो तर लाभांश भागिले समभागांची संख्या आपण ते पुन्हा करू तर 34 02 कमी अधिक प्रमाणात स्थिर राहते पुढे एक लाभांश उत्पन्न आहे आता हे महत्वाचे गुणोत्तर आहे आणि थोड्या वेगळ्या प्रमाणात आहे कारण ते बाजारभावांना लाभांश गळती करण्याचा प्रयत्न करीत आहे आपण सरासरी आधारावर त्याची गणना करण्याचा प्रयत्न करू कारण आम्हाला सरासरी बाजारभाव माहित आहे तर लाभांश म्हणजे भाग धारकाला परतावा असतो जो आपण प्रति शेअर आधारावर मोजला आहे त्यास वर्षाच्या सरासरी बाजार भावाने विभाजित करा 0 हे टक्केवारी म्हणून करू तर गेल्या काही वर्षांमध्ये ते कमी झाले आहे 4 20 टक्के कारण बाजारभाव दरात वाढ झाली आहे तर लाभांश जास्त वाढलेला नाही आता प्रत्येक शेअर्सचे पुस्तक मूल्य हे आम्हाला बॅलन्स शीट मधून माहित आहे की नेट वर्थ म्हणजे काय आणि प्रति शेअर आधारावर त्याची गणना करणे ही एक खूप मोठी रक्कम असणार आहे जी जर प्रति कंपनीच्या आधारे आज संपूर्ण कंपनी विकली गेली तर कंपनीच्या एकूण मूल्याचे प्रतिनिधित्व करते तर कोट्यवधी रुपयांच्या बाबतीत हे 83133 आहे आणि आता ते 105959 पर्यंत पोहोचले आहे पुढील गुणोत्तर किंमतीशी संबंधित गुणोत्तर पीई गुणोत्तर आहेत तर प्रति किंमत ही विशिष्ट वेळी केली जाऊ शकते परंतु सध्या आपण सरासरी करू तर वर्षाकाठी सरासरी किंमत प्रति समभाग कमावून विभाजित केली जाते तर शेअर्स साठी 1 च्या 10 59 म्हणजे ते 1 शेअर्स साठी नाही ते 10 59 पट आहे आणि आपण पाहू शकता की तो आता वर गेला आहे आता तो 23 आहे ते काय दर्शवते ते चांगले आहे की चांगले नाही सामान्यत कंपनीच्या प्रतिष्ठेचा दृष्टिकोन उच्च असतो याचा अर्थ असा की बाजारपेठ या विशिष्ट कंपनीच्या कमाईला अधिक महत्त्व देत आहे परंतु गुंतवणूक दारांच्या दृष्टिकोनातून बरेच वेळा कमी असणे चांगले आहे कारण शेअर्स खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो अर्थात बाजारपेठेसंबंधित इतरही घटक आहेत जे पीईमध्ये जातात कारण समभागांची किंमत देखील विस्तृत बाजारपेठेवर आणि आर्थिक संबंधित घटकांवर अवलंबून असते पुढील पुस्तक मूल्याचे गुणोत्तर म्हणजे आमच्याकडे प्रति शेअर पुस्तक मूल्य मोजले आहे आता आपण किंमतींशी जोडण्याचा प्रयत्न करू आता आपण डिव्हिडंड पेआऊट रेशो वर जाऊया म्हणून आपण आधीच प्रति समभाग लाभांश काढला आहे आपण त्याद्वारे भाग घेऊ आपण बाजारभाव घेऊ तर बाजारभावानुसार प्रति समभाग लाभांश म्हणजे भागधारकांची टक्केवारी साधारणपणे टक्केवारी म्हणून मोजली जाते यापूर्वी आपण बाजारभावानुसार बाजारातील लाभांश उत्पन्नाची गणना आधीच केली आहे सध्या आम्हाला लाभांश पेआउट शोधण्यासाठी सांगितले गेले आहे लाभांश देय म्हणजे किती पैसे मिळविण्यापासून 100 रुपये मिळतात लाभांश म्हणून पैसे दिले जात आहेत तर ते ईपीएस वर डीपीएस आहे तर डीपीएस ईपीएसने विभक्त केले तर 44 66 टक्के लाभांश देय आहे आपण ते पाहू शकता की हे किंचित वाढले आहे जे दर्शवते की इक्विटी मालकांना उपलब्ध नफ्यापेक्षा अधिक टक्केवारी आता लाभांश म्हणून दिली जात आहे आता पुढील तीन गुणोत्तर कर्मचार्यांच्या कामगिरीशी संबंधित आहे तर आपण म्हणू शकता हे अर्ध आर्थिक प्रमाण आहे कारण आता कर्मचार्यांची संख्या असेल आणि आपण विक्रीच्या सरासरी वेतनाचा आणि सरासरी निव्वळ नफा कर्मचार्यांच्या संख्येशी जोडण्याचा प्रयत्न करू तर प्रथम कर्मचार्यांच्या संख्ये नुसार विक्री होते तर ते प्रति कर्मचारी 181782 दशलक्ष आहे आणि आपण हे पाहू शकता कारण विक्रीत फारशी वाढ झाली नाही खरं तर विक्रीत घट झाली आणि केवळ गेल्या वर्षात थोडीशी वाढ झाली प्रति कर्मचारी सरासरी वेतन तर एकूण वेतन डेटा कर्मचार्यांच्या संख्ये नुसार विभाजित आहे तर 2331 दशलक्ष या डेटा मध्ये काही गोंधळ आहे कारण कर्मचार्यांची संख्या दर 1000 मध्ये आहे म्हणून काळजी करू नका की आपण जे करत आहोत तेवढी रक्कम त्यांना मिळणार नाही आपण एकूण रक्कम दहा लाखांत घेत आहोत आणि कर्मचार्यांच्या संख्ये नुसार घेत आहोत तर पुढे आपल्याला विभाजन करण्याची गरज आहे योग्य आकृती मिळवण्यासाठी तर आपल्याला फक्त 2 मिळतील त्याच प्रकारे प्रति कर्मचारी सरासरी विक्री साठी देखील नंतर त्यास 1000 ने विभाजित करणे आवश्यक होते हे लक्षात ठेवा की हे लाखो रुपयांमध्ये आहे पुढील कर्मचार् यासाठी प्रति कर्मचारी सरासरी निव्वळ नफा तर आपण करा नंतर नफा घेत आहोत आणि कर्मचार्यांच्या संख्येनुसार त्याचे विभाजन करीत आहोत आणि पुढे 1000 ने विभाजन केले आहे कारण कर्मचार्यांची संख्या 1000 ची आहे तर आता 9 41 वर वाढ झाली आहे कारण अलिकडच्या वर्षांत नफा थोडा सुधारला आहे आता शेवटचे दोन गुणोत्तर कॅश फ्लो रेशोचे ऑपरेटिंगचे निव्वळ विक्री आहे आपण कॅश फ्लो वर बरेच प्रमाण केले नाही तर आम्हाला माहिती आहे की ऑपरेशन्समधून तयार केलेली रोख रक्कम एक ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे आणि आम्हाला विक्रीच्या आकडेवारी मिळाली आहेत तर आपण आमच्या विक्रीला ऑपरेटिंग कॅश फ्लोशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण पाहू शकता की प्रमाण कमी आहे तर उच्च आकडेवारीचा अर्थ असा आहे की विक्री च्या तुलनेत ऑपरेटिंग कॅश फ्लो कमी होता आत्ता हळूहळू प्रमाण कमी होत असल्याचे हे एक चिन्ह आहे ऑपरेटिंग कॅश फ्लो टक्केवारी म्हणून नफा जाणून घेण्याचा आपण शेवटचा प्रयत्न करू म्हणून त्यांनी निव्वळ नफा मागितला असल्याने आपण करा नंतर नफ्याची गणना करीत आहोत आणि ऑपरेशन्समधून कॅश फ्लो ने त्याचे विभाजन करीत आहोत हे टक्केवारी च्या रूपात अधिक चांगले समजले जाईल तर नफा सुमारे 52 टक्के आहे आणि आता त्यांचा कमी किंवा अधिक स्थिर राहिला आहे आता ते 50 टक्के आहेत जर आपण पीबीडीआयटीला जोडले तर ते अधिक चांगले होईल कारण ऑपरेशन्समधून मिळालेला नफा रोख आहे चला तर त्यास जोडुया तर आपण आमचा रोख नफा ऑपरेटिंग क्रियाकलापातून मिळणा या रोख रकमेशी जोडून आहोत तर कर वाढवण्यापूर्वी नफा घेऊ पीबीडीआयटी आहे त्यामध्ये डेप्रिसिएशन वाढवू आणि ऑपरेशन्समधून रोख रकमेच्या आधी वाटून घेऊ तर आपणास 0 99 1 31 मिळत आहे ही रक्कम १ च्या जवळ आहे कारण हे दोघे मिळवलेले रोख दर्शवित आहेत की रोख आधारावर मिळणारा नफा म्हणजे दुसरा कामकाजातून मिळणारी रोख रक्कम आहे म्हणूनच ही रक्कम बरीच जवळ आहे त्याचे 0 99 1 33 इत्यादी म्हणून आपण येथे विविध प्रमाण मोजण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे कोणीही 100 गुणोत्तर मोजू शकते परंतु प्रत्येक भागधारकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गुणोत्तर खूप महत्वाचे आहे म्हणून आपण येथे महत्त्वपूर्ण गुणोत्तरांची गणना करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मुख्य गुणोत्तरांचे महत्त्व समजून घेण्याचा आणि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी त्यांचा प्रयत्न केला आहे कारण यामुळे आपल्याला त्या विशिष्ट कामगिरीची किंवा आर्थिक स्थिती बद्दल किंवा कॅश फ्लो बद्दल माहिती मिळेल आपण इथे थांबूया नमस्ते